आता आपण मोठा उर्वरित नियंत्रित स्त्रोत कसा साधायचा ते पाहू जो करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे आणि करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत त्यात एक इनपुट करंट ii आणि एक आउटपुट व्होल्टेज vo आहे आणि आउटपुट व्होल्टेज vo इनपुट करंट ii च्या प्रमाणात आहे आणि तेथे काही प्रमाणित स्थिरांक आहे मी त्याला Rm म्हणतो आणि ट्रान्स कंडक्टन्स प्रमाणेच या ट्रान्स रेसिस्टन्स बद्दल विचार केला जाऊ शकतो हे करंट ते व्होल्टेज चे गुणोत्तर आहे परंतु समान दोन टर्मिनल मधील नाही आणि कारण करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतामुळे ट्रान्स रेसिस्टन्सची निर्मिती होते कधीकधी त्याला ट्रान्स रेसिस्टेंस किंवा सामान्यत ट्रान्स इम्पेडन्स एम्पलीफायर म्हणतात तर आपण हे कसे ते जाणू या आमच्याकडे एक इनपुट करंट ii आहे आणि आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला नकारात्मक अभिप्राय वापरुन हे संबंध लक्षात घ्यावे लागतील याचा अर्थ आपण vo iiRm चा विचार करू किंवा याउलट इच्छित आणि प्रत्यक्ष आउटपुट दरम्यान त्रुटी हे म्हणू शकता त्यामुळे जर vo iiRm शून्य पेक्षा मोठे आहे तर याचा अर्थ असा की वास्तविक आउटपुट vo इच्छित आउटपुट iiRm पेक्षा जास्त आहे आउटपुट vo खाली आणणे आवश्यक आहे आणि जर vo iiRm शून्या पेक्षा लहान असेल म्हणजेच प्रत्यक्ष आउटपुट इच्छित आउटपुट पेक्षा iiRmलहान असेल तर आउटपुट vo वर ढकलले जाणे आवश्यक आहे आणि आपल्याला हे ट्रान्झिस्टर द्वारे लक्षात घ्यावे लागेल अर्थात जेव्हा मी करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हणतो तेव्हा माझ्या अर्थ हे एक एमओएस ट्रान्झिस्टर वापरणे आहे तर मी एक एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन आउटपुट व्होल्टेज कसे खेचू किंवा वर ढकलणे करू जो खरोखर नियंत्रित करंट स्त्रोत आहे याचा अर्थ असा की जेव्हा vo खाली खेचणे आवश्यक आहे आउटपुट नोड मधून करंट काढणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा आउटपुट vo वर ढकलले जाणे आवश्यक आहे तेव्हा करंट ला आउटपुट नोडमध्ये ढकलले पाहिजे तर या सर्व गोष्टी एकत्र ठेवून आणि ट्रान्झिस्टर कसा वागतो हे जाणून घेतल्यास आपल्याला आपला करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत लक्षात येतो आपण वापरलेली पद्धत ही आपण मागील सर्व नियंत्रित स्त्रोतांसाठी वापरली त्याप्रमाणेच आहे असे काही संबंध आहेत जे आम्हाला अंमलात आणायचे आहेत आणि आम्ही काही त्रुटी दर्शवून दिल्या या जे शून्यावर जाणे आवश्यक आहे जर त्रुटी सकारात्मक असेल तर आम्हाला काहीतरी करावे लागेल जर त्रुटी नकारात्मक असेल तर आपल्याला उलट कार्य करावे लागेल आम्ही तयार केलेले सर्किट या क्रियांना अनुरूप असेल तर मी पुन्हा हे रिलेशनशिप लिहितो जर मी हे vo iiRm करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताची त्रुटी म्हणून दर्शविले आणि जर ते शून्या पेक्षा मोठे असेल तर आउटपुट व्होल्टेज कमी करणे आवश्यक आहे आणि जर ते शून्या पेक्षा कमी असेल तर आउटपुट व्होल्टेज वाढविणे आवश्यक आहे आणि ट्रान्झिस्टर काय करते ट्रान्झिस्टर जर vgs शून्यापेक्षा जास्त असेल तर ते ड्रेन मधून करंट काढते आणि करंट स्रोताच्या बाहेर काढते जर कोणत्यातरी ऑपरेटिंग पॉईंट भोवताली वाढत असलेले vgs हे शून्य पेक्षा जास्त असेल तर तेथे ड्रेन पासून स्त्रोतापर्यंत वाढणारा करंट मिळेल हे ड्रेन टर्मिनलमधून खेचले आहे म्हणून ड्रेन व्होल्टेज कमी होण्याकडे झुकत आहे आणि ते स्त्रोत टर्मिनलमध्ये ढकलले जाते म्हणून स्त्रोताच्या व्होल्टेज मध्ये वाढ होते आता त्याचप्रमाणे जर vgs शून्य पेक्षा कमी असेल तर उलट घडते आता जर आपण या दोन्हींची तुलना केली तर vo iiRm जर हे शून्य पेक्षा जास्त असेल तर आउटपुट व्होल्टेज कमी करणे आवश्यक आहे म्हणून करंट आउटपुट नोड मधून खेचले जाणे आवश्यक आहे आणि जर vgs शून्य पेक्षा जास्त असेल तर ड्रेन नोड मधून करंट खेचला जाईल त्यामुळे जर आपण vo iiRm हे इन्क्रिमेंटल गेट सोर्स वोल्टेज vgs समान केले आणि जर तुम्ही पाहिले की ड्रेन टर्मिनल वर काय होत आहे जे काही होत आहे तसेच तर तुम्हाला हवे आहे तर यातून तुम्ही अनुमान काढू शकता की vgs हे vo iiRm बरोबरीने असणे आवश्यक आहे आणि आउटपुट म्हणजे ड्रेन टर्मिनल आहे मग असे दिसते की आपल्यास ज्या गोष्टी घडण्याची इच्छा आहे त्या घडतील आता सर्किट पूर्ण करू आपल्याकडे इनपुट करंट ii आहे आणि आमच्याकडे छोटे सिग्नल आहेत जे ट्रान्झिस्टर gmvgs च्या बरोबरीचे आहेत हा गेट आहे हा ड्रेन आहे हा स्त्रोत आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ड्रेन किंवा ड्रेन व ग्राउंड दरम्यान आऊटपुट घ्यावे लागेल तर मी स्त्रोत ग्राउंडवर कनेक्ट करतो आणि ड्रेन ला आउटपुट म्हणून विचारात घेऊ जर तसे असेल तर vgs हीvo iiRm च्या बरोबरीची असावी मी हे व्होल्टेज कसे तयार करू तर असे म्हणूया की तेथे काही नोड आहे ज्यामध्ये vo व्होल्टेज आहे आणि माझ्याकडे vo iiRm करंट स्त्रोत आहे जो मला I I देतो तर हे काय म्हणत आहे iiRm चे उत्पादन करण्यासाठी मला ii ला एका रेसिस्टर मधून प्रवाहित करावे लागेल ज्याचे मूल्य Rm आहे तर हे येथे असलेले वोल्टेज याची पोलारिटी iiRm असेल सर्किट अद्याप पूर्ण झाले नाही म्हणून मी हे या नोड शी कनेक्ट करतो तुम्ही पाहु शकता की येथे ग्राउंड च्या तुलनेत व्होल्टेज vo आहे तर येथे वोल्टेज vo iiRm असेल तर हे vo iiRm असेल तर अशाप्रकारे आपण एक व्होल्टेज मिळवू शकतो जे vo iiRm आहे तर मी प्रथम काय करतो आहे की जसे की मी येथे सांगितले आहे आणि आपल्याला ते vgs समान बनवायचे आहे मी एक रेसिस्टर Rm अशाप्रकारे जोडतो आणि ii म्हणून हे व्होल्टेज iiRm होईलआणि ग्राउंड च्या तुलनेत या नोड च्या येथे व्होल्टेज vo iiRm होईल आणि हे व्होल्टेज नक्कीच vgs बरोबर असले पाहिजे स्रोत ग्राउंड केला आहे जर याला मी अशाप्रकारे जोडले तर vgs हे vo iiRm बरोबर होईल तर करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत बनविण्याची आमची ही रणनीती आहे त्यामुळे काय आता घडते गेट स्रोत vo iiRmइतका आहे जर vo iiRm शून्य पेक्षा अधिक असेल vgs शून्य पेक्षा अधिक असेल आणि करंट ड्रेन नोड पासून बाहेर ओढला जाईल आणि आपण एका नोड पासून करंट ओढला तर याची वोल्टेज कमी होत जाईल हे अगदी तसेच आहे जे घडावे असे तुम्हाला वाटते कारण vo iiRm शून्य पेक्षा अधिक असेल तर याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष वोल्टेज हे इच्छित वोल्टेज पेक्षा जास्त आहे त्याचप्रमाणे जर ही मात्रा शून्य पेक्षा कमी असेल तर vgs नकारात्मक आहे आणि हा करंट आउटपुट व्होल्टेज वाढवित ड्रेन नोड मध्ये ढकलला जाईल तर एमओएस ट्रान्झिस्टर वापरून हा आमचा करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत आहे